नमस्कार आज आपण टेन्शन मेंबरची डिझाइन गणना सुरू करणार आहोत जेव्हा ती वेल्ड जॉइंटशी जोडली जाईल तर मागील व्याख्याना मध्ये आपण वर्कआउट चे एक उदाहरण पाहिले आहे जिथे टेन्शन मेंबर ची स्ट्रेंथ बोल्ट जोडणी वापरून मोजली गेली आहे आता वेल्ड जोडणीसाठीही तेच केले जाईल बोल्ट जोडणीच्या संदर्भात निव्वळ प्रभावी क्षेत्र कसे बदलणार आहे शिअर लॅगचे अंतर कसे बदलणार आहे त्या गोष्टी समोर येतील आणि आपण हे देखील पाहू की ब्लॉक शिअरची गणना कशी करावी त्याची गणना कशी करावी हे देखील आपण पाहू तर त्या पॅरामीटर ची गणना आजच्या व्याख्यानात केली जाईल आणि टेन्शन मेंबर च्या स्ट्रेंथ च्या गणनेच्या संदर्भात बोल्ट जोडणी आणि वेल्ड जोडणीमध्ये काय फरक आहे ते आपण पाहू तर आपण या उदाहरणातून जाऊ जे एक ISA 90 बाय 60 बाय 6 कोन Fe 4 1 0 खालील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वेल्डद्वारे 10 मिमी जाड गसेट प्लेटशी जोडलेले आहे आता जर गसेट लांब पायाला आणि लहान पायाला जोडलेला असेल तर आपल्याला कोना च्या डिझाइन टेन्सिल स्ट्रेंथ मोजणे आवश्यक आहे तर दोन्ही ठिकाणी आपण पाहू की जर येथे आपण हा कोन विचारात घेतला तर हा 60 आहे आणि हा 90 आहे तर हा कोन एकदा आपण वेल्ड जोडणीला या कोनातून जोडू आणि पुन्हा जर आपणया पायाला जोडले तर स्ट्रेंथ कसे बदलणार आहे जे आपल्याला दिसेल म्हणजे बोल्ट जोडणीसारखेच आहे तर जर लांब पाय जोडलेला असेल आणि लहान पाय जोडलेला असेल तर मेंबर ची भार सरासरी स्ट्रेंथ कशी बदलणार आहे हे आपण एक एक करून पाहू तर येथे जर तुम्ही पाहिले की वेल्ड लांबीचे वितरण अशा प्रकारे दिले गेले आहे जर जास्त लांबी जोडली गेली तर हे 90 असेल तर जर 90 मिमी लांब लांबी जोडली गेली असेल तर वेल्डची लांबी या दिशेने 90 अधिक आहे असे गृहीत धरूया की 75 मिमी अंतर दिले गेले आहे तर स्ट्रेंथ ची स्ट्रेंथ किती असेल आणि व्यावहारिकदृष्ट्या तळाच्या लांबीची लांबी वरच्या लांबीच्या तुलनेत जास्त असेल कारण जर cg अंतर असे गेले तर या भागाच्या तुलनेत या भागाद्वारे अधिक भार वाहून नेला जाईल म्हणून सामान्यतः वेल्डची लांबी येथे मोठी असेल आणि ती येथे कमी असेल परंतु या ठिकाणी आपण असे गृहीत धरले आहे की लांबीचे वितरण समान आहे जे 75 आणि 75 आहे फक्त गणना करण्यासाठी की कोणते पॅरामीटर्स बदलत आहेत आणि याची गणना कशी करावी तर आपण पहिल्या ठिकाणी येऊ की जर लांब लांबी जोडली गेली असेल तर याचा अर्थ जर कमी लांबी ही 60 मिमी असेल आणि ही 90 आहे तर ही लांबी बरोबर जोडली जाणार आहे तर आपल्याला कोन विभागाच्या भौमितिक गुणधर्मांचे गुणधर्म शोधावे लागतील जसे की कोन a g चे एकूण क्षेत्रफळ आपण 90 बाय 60 बाय 60 साठी शोधू शकतो कोन विभागाचा हा आकार 90 बाय 60 बाय 6 आहे तर IS हँडबुक SP6 1964 वरून आपण 865 चौरस मिलीमीटर म्हणून ag मूल्य शोधू शकतो जे आपण SP 6 वरून शोधू शकतो आणि आपल्याला anc मोजावे लागेल आणि ago nc म्हणजे जोडलेल्या लेगचे नेट क्षेत्राचे निव्वळ क्षेत्र 90 वजा 6 गुणिले 2 गुणिले 6 होईल येथे तुम्ही बोल्ट जोडणीच्या संदर्भात निरीक्षण करू शकता की बोल्ट छिद्र नसल्यामुळे तर निव्वळ क्षेत्र फक्त हे आहे त्यामुळे जोडलेल्या पायचे क्षेत्र जे 90 वजा 6 भागिले 2 गुणिले 6 आहे जे 522 असेल त्यामुळे आपण कोणतेही क्षेत्र कमी करत नाही आहोत बरोबर त्याचप्रमाणे आऊटस्टँडिंग लांबीचे आऊटस्टँडिंग क्षेत्र एकूण क्षेत्र जे आउटस्टँडिंग लांबी होईल ते 60 होते तर 60 वजा 6 भागिले 2 गुणिले 6 तर हे 342 चौरस मिलीमीटर होत आहे तर स्ट्रेंथ च्या गणनेसाठी हे आवश्यक असेल तर हा गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की ago 342 a n c 522 आहे आणि ag 865 आहे आता आपण स्ट्रेंथ च्या गणनेकडे येऊ प्रथम ती टेन्साईल स्ट्रेंथ आहे जी यिल्डिन द्वारे नियंत्रित केली जाते तर TDG TDG म्हणून आपण शोधू शकतो की ते f y भागिले a g भागिले गॅमा m0 असेल तर मला ते 865 बाय 250 माफ करा TDG माफ करा मी फक्त चुकीचे समीकरण देत आहे TDG बरोबर आहे f y गुणिले a g भागिले गॅमा आह f y भागिले गॅमा m 0 हे समीकरण बरोबर असेल तर f y a g बाय गॅमा m0 f y 250 आहे आणि a g 865 आहे आणि गॅमा m0 1 1 आहे आणि त्याला किलो न्यूटन बनवण्यासाठी आपण 10 चा घातांक वजा 3 ने गुणाकार करू शकतो मग आपण TDG चे मूल्य 196 6 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो बरोबर तरया भा गाच्या यील्डिंग द्वारे नियंत्रित टेन्साईल फोर्स 196 6 किलो न्यूटन येत आहे तर हे 1 आहे आणि पुढे आपण नेट सेक्शनच्या विघटनाद्वारे नियंत्रित टेन्साइल स्ट्रेंथची गणना करू तर दुसऱ्या ठिकाणी आपण निव्वळ विभाग फुटल्याने नियंत्रित होणारी एकून टेन्साईल स्ट्रेंथ शोधण्याचा प्रयत्न करू जे TDN आहे तर TDN शोधण्यासाठी आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे कारण TDN चे मूल्य 0 9 असेल f u a n c भागिले गॅमा m1 अधिक बीटा गुणिले f y a g o भागिले गॅमा m0 आता आपल्याला हे बीटा पॅरामीटर वगळता सर्व पॅरामीटर्स माहित असणे आवश्यक आहे जसे की f u an c गॅमा m 1 f y गॅमा m 0 बीटा शोधण्यासाठी आपल्याला शियर लॅगची रुंदी काय आहे हे जाणून घ्यावे लागेल शियर लॅगचे अंतर आह आह सॉरी Bs आपण Bs शियर लॅगची रुंदी म्हणतो की शियर लॅगची रुंदी येथे 60 मिमी असेल कारण जर तुम्ही कोडचा संदर्भ घेतला तर तुम्हाला दिसेल आह येथे हे असे जोडलेले आहे ते येथे जोडलेले आहे आणि ते येथे जोडलेले आहे तर बाकीची लांबी ही आहे जी w आहे आणि ती शिअर लॅग अंतर असेल कारण हा भाग बरोबर जोडलेला आहे तर बोल्टचा वापर करून मेंबर च्या शिअर लॅगच्या अंतराची गणना आणि वेल्डचा वापर करून मेंबर च्या अंतरामध्ये फरक आहे तर येथे Bs हे 60 मिमी लांबीचे अंतर असेल कारण येथे w60 च्या बरोबरीचे आहे आणि आपल्याला वेल्डच्या वेल्ड लांबीची सरासरी लांबी देखील शोधावी लागेल जी वेल्डची सरासरी लांबी आहे आता जर तुम्हाला प्रश्नात दिसले की ते अशा प्रकारे जोडलेले होते म्हणजे ते या भागाची लांबी आणि या भागाची 75 मिलीमीटर जोडलेले होते तर ते जोडलेले आहे तर सरासरी लांबी 75 अधिक 75 भागिले 2 म्हणजे 75 मिमी असेल तर येथे सरासरी लांबी आपण 75 मिमी म्हणून वापरू शकतो तर मी बीटा शोधू शकतो की बीटा हा घटक 1 4 वजा 0 076 गुणिले Bs बाय lcw बाय t आणि Fy गुणिले Fu तर यावरून आपण गणना करू शकतो की आपल्याला 0 76गुणिले Bs चलांची सर्व मूल्ये माहित आहेत मध्ये आपल्याला माहित आहे की 60 आहे आणि lc म्हणून आपण गणना केली आहे की 75 आऊटस्टँडिंग लांबी 60 होती आणि जाडी 6 मिमी होती आणि यील्ड स्ट्रेस आपण 250 चा विचार करू शकतो आणि अंतिम ताण आपण 410 चा विचार करू शकतो तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण बीटाचे मूल्य 1 029 म्हणून शोधू शकतो बरोबर तर बीटा मूल्य येत आहे 1 029 पुन्हा हे बीटा मूल्य Fy च्या समतुल्य पेक्षा कमी असले पाहिजे समजा Fy गॅमा m 0 बाय Fy गॅमा m1 तर हे मूल्य जर आपण मोजले तर ते 410 गुणिले 1 1 गुणिले 250 गुणिले 1 25 हे येत आहे 1 443 तर बीटा मूल्य 1 443 पेक्षा कमी असावे आणि बीटा देखील 0 7 पेक्षा मोठा किंवा समान असावा तर हे 0 7 च्या या खालच्या मर्यादेचे निकष पूर्ण करत आहे आणि याची कमाल मर्यादा तर आपण बीटाला गणना मूल्य म्हणून विचारात घेऊ शकतो जे आपल्याला आधी मिळाले जे 1 029 आहे बरोबर आता क्रिटिकल सेक्शन Tdn च्या फुटण्यामुळे मला Tdnची स्ट्रेन्थ मिळाली जेणेकरून मी 0 9 मूल्य ठेवू शकेन 9 गुणिले Fu म्हणजे 410 गुणिले anc 522 जे आपल्याला 1 25 ने आढळले आहे हे गॅमा m 1 अधिक बीटा आहे ज्याची आपण 1 029 गुणिले F y गुणिले ag o ज्याची आपण 342 गुणिले गॅमा m0 म्हणजे 1 1 अशी गणना केली आहे तर हे 234 गुणिले 10 घन न्यूटन किंवा 234 किलो न्यूटन होत आहे तर Tdn मूल्य 234 किलो न्यूटन होत आहे बरोबर आता आता वैकल्पिकरित्या देखील आपण अंदाजे पद्धतीने Tdn मूल्य ची गणना करू शकतो Tdn हा अल्फा गुणिले nFuबाय गॅमा m 1 च्या बरोबरीचा आहे ज्याची आपण गणना करू शकतो की आता अल्फा 0 कारण चांगल्या जोडणीसाठी एकूण तरतुदींनुसार अल्फा मूल्य 0 8 गुणिले a n a n हे मूल्य a n असेल ज्याची आपण गणना करू शकतो म्हणजे a n c अधिक a g o म्हणजे a n c हा a होता जो आपल्याला आधी 522 सापडला होता आणि a g हा 342 होता तर ते 864 आहे तर अँगल सेक्शनचे निव्वळ क्षेत्र तुम्ही फक्त 864 करू शकता आणि आपल्याला माहित आहे की 410 बाय गॅमा m1 1 बोल्ट जोडणीसाठी हे अल्फा मूल्य लक्षात ठेवा ते 0 7 प्रमाणे बोल्टच्या संख्येनुसार बदलते परंतु वेल्ड जोडणीच्या बाबतीत आपण थेट अल्फा 0 8 बोल्टच्या बाबतीत जे वेगळे आहे तर हे कलम आय 800 2007 मध्ये दिले आहेत तर आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की वेल्ड जोडणीच्या बाबतीत आपण अल्फा मूल्य 0 8 मानले पाहिजे तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण हे मूल्य 200 आह 226 71 किलो न्यूटन 226 71 किलो न्यूटन बरोबर तर आपल्याला मिळालेले वास्तविक मूल्य म्हणजे 234 किलो न्यूटन देखील आपण अंदाजे शोधू शकतो कारण 226 कमी अधिक प्रमाणात जवळ आहे आता आपण तिसरी केस शोधण्याचा प्रयत्न करू जी ब्लॉक शियरद्वारे नियंत्रित टेन्साईल शक्ती आहे ब्लॉक शीअरसाठी टेन्साईल स्ट्रेंथ कशी नियंत्रित होणार आहे हे आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करू तर या ठिकाणी आपल्याला शिअर avg मुळे एकूण क्षेत्राचे क्षेत्रफळ मोजावे लागेल जे 2 गुणिले 75 गुणिले 10 होईल कारण गुसेट प्लेटची जाडी ही गुसेट प्लेटची जाडी आहे जी 10 मिमी बरोबर गुसेट प्लेटची जाडी 10 मिमी आहे आणि वेल्डची लांबी देखील 75 गुणिले 2 बाजू 75 गुणिले 2 होती तर a v g हे 2 गुणिले 75 गुणिले 10 असेल हे क्षेत्र टेन्साइल फोर्स बरोबर आहे अक्षीय टेन्साइल फोर्स ज्या दिशेने काम करत आहे ज्या दिशेने a v g चे मूल्य घ्यावे लागेल तर ते 1500 चौरस मिलीमीटर होत आहे त्याचप्रमाणे a v n a v n हे शिअर मुळे शिअर चे निव्वळ क्षेत्र आहे जे देखील 2 गुणिले 75 गुणिले 10 होईल तर हे देखील 1500 चौरस मिलीमीटर आहे येथे तुमच्या लक्षात येईल की avn मूल्य आणि avg मूल्य समान आहे कारण बोल्ट जोडणीच्या बाबतीत avg मूल्य आणि avn मूल्य होलच्या उपस्थितीमुळे भिन्न होते तर निव्वळ क्षेत्र आणि एकूण क्षेत्र वेगळे असेल परंतु वेल्ड जोडणीच्या बाबतीत निव्वळ क्षेत्र आणि एकूण क्षेत्र समान असेल म्हणून ते बोल्ट जोडणीच्या रचनेपेक्षा वेगळे असेल आणि आपण पाहू की त्याच कोन विभागासाठी आपण शोधू शकतो की बोल्ट जॉइंट च्या संदर्भात वेल्ड जॉइंट च्या बाबतीत स्ट्रेंथ अधिक असेल तर त्याचप्रमाणे मी एक tg शोधू शकतो जे टेन्शन मुळे एकूण क्षेत्र आहे तर ते 90 गुणिले 10 असेल कारण जर तुम्हाला आठवत असेल तर वेल्डचे वितरण असे होते तर आह हे कार्यरत टेन्साईल फोर्स आहे तर 90 गुणिले 10 या फोर्स च्या दिशेच्या लंब क्षेत्र तर ते 900 चौरस मिलीमीटर असेल आणि त्याचप्रमाणे atn देखील 900 चौरस मिलिमीटर असलेल्या atg च्या गणनेप्रमाणेच असेल तर atg मूल्य आणि atn मूल्य आपण मोजू शकतो आता आपण Tdb चे मूल्य शोधतो तर T d b 1 किंवा T d b 2 आपल्याला शोधावे लागेल आणि या 2 ची यादी येथे ब्लॉक्समुळे टेन्साईल स्ट्रेंथ चे मूल्य असेल तरTdb 1 माफ करा Tdb 1 तुम्हाला माहित असेल की avgfy बाय रूट 3 गॅमा m 0 अधिक 0 9 fuatn बाय गॅमाm 1 तर जर मी हे मूल्य ठेवले तर मी 1500 गुणिले 250 गुणिले 3 गुणिले 1 1 अधिक 0 9 गुणिले 410atn चे मूल्य 900 होते आणि गॅमा m 1 तुम्हाला 1 25 म्हणून माहित आहे जर आपण गणना केली तर आपण हे 462 5 किलो न्यूटन बरोबर त्याचप्रमाणे मला कळेल की T d b 2 T d b 2 हा 0 9 a v 1 a v n f u बाय रूट 3 गॅमा m 1 अधिक f y a t g बाय गॅमा m 0 तर जर मी हे मूल्य ठेवले तर मला येथे T d b 2 चे मूल्य मिळू शकते येथे f u मूल्य 410 रूट 3 गुणिले गॅमा m 1 हे 1 आहे 25 अधिक f y 250 a t g आहे ज्याची गणना आपण पूर्वी 900 बाय 1 1 ने केली होती तर हे 460 2 किलो न्यूटन आणि आपल्याला माहित आहे की Tdb मूल्य ही Tdb1 आणिTdb 2 ची यादी असेल तर Tdb 1 आणि Tdb2 ची यादी 460 2 किलो न्यूटन येत आहे बरोबर एकूण रप्चर मुळे यील्ड Tdn आणि ब्लॉक शियरमुळे Tdb यामुळे आता रचना टेन्साईल स्ट्रेंथ चे मूल्य Tdb ची यादी असेल तर जर आपण हे तीन मूल्य पाहिले तर आपण शोधू शकतो की हे येत आहे सर्वात कमी मूल्य 196 6 किलो न्यूटन येत आहे आणि हे एकूण यिल्ड मुळे येत आहे तर वेल्ड जोडणीची डिझाइन स्ट्रेंथ 196 6 किलो न्यूटन बरोबर जेव्हा लांब लांबी वेल्डद्वारे जोडली जाते आता आपण कमी लांबीच्या जोडणीच्या बाबतीत तीच गोष्ट पाहू म्हणजे कमी लांबी जोडलेली असल्यास तर दुसरी बाब म्हणजे जर शॉर्टर कनेक्टेड लेग असेल तर शॉर्टर लेग बरोबर जोडलेला आहे तर येथे मी a आणि c मूल्य शोधू शकतो कारण या ठिकाणी आऊटस्टँडिंग लेग हा लाँगर लेग असेल उदाहरणार्थ हा 90 आहे आणि हा 60 आहे तर हा लेग येथे जोडलेला आहे आणि हा लेग बरोबर जोडलेला आहे तर a आणि c निव्वळ क्षेत्र मी शोधू शकतो 60 वजा 6 भागिले 2 गुणिले 6 हे 342 चौरस मिलिमीटर असेल हे 342 चौरस मिलिमीटर असेल त्याचप्रमाणे आऊटस्टँडिंग असलेल्या लेग चे एकूण क्षेत्रफळAgo मी 90 वजा 6 बाय 2 शोधू शकतो हे 6 मध्ये हे 522 चौरस मिलिमीटर असेल बरोबर तर आता येथे मी शोधू शकतो की Tdg मूल्य Tdg मूल्य Fy गुणिलेAg भागिले गॅमा m 0 असेल तर जर मी हे मूल्य ठेवले तर ते 865 भागिले 1 1 गुणिले 10चा घातांक वजा 3 तर 196 6 किलो न्यूटन तर जर आपल्याला येथे पूर्वीची गणना आठवते की कोन विभागाची Tdg मूल्य जेव्हा त्याची लांबी जास्त जोडलेली असते तेव्हा Tdg मूल्य समान होते त्यामुळे कनेक्टेड लेग ची पर्वा न करता एकूण यिल्ड म्हणजे विभागाच्या एकूण यिल्ड मुळे मिळणारी स्ट्रेंथ समान असेल जी 196 6 आहे परंतु नेट विभाग फुटल्यामुळे होणारी स्ट्रेंथ किंवा ब्लॉक शियर फेल्युअरमुळे होणारी स्ट्रेंथ वेगळी असेल खरं तरफाटल्यामुळे स्ट्रेंथ च्या बाबतीत शिअर लॅग वेगळा असेल शिअर लॅगचा परिणाम तेथे असेल तर आपण येथे पाहू की ते कमी होईल आणि स्ट्रेंथ कमी होणार आहे कारण लाँगर लेग आऊटस्टँडिंग लांबी आहे तर शिअर लॅग इफेक्ट पूर्वीच्या तुलनेत बराच जास्त असेल म्हणून आपल्याला याचा अर्थ असा आहे की स्ट्रेंथ कमी होईल तर आपल्याला त्या मार्गाने पाहावे लागेल बरोबर तर आता आपण दुसऱ्याकडे येऊया जे Tdn ओके Tdnच्या गणनेसाठी आहे आता येथे Tdn साठी आपण पाहू शकतो की Bs फक्त Bs असेल म्हणजे शियर लॅग रुंदी जी फक्त 90 मिमी असेल आणि डब्ल्यू म्हणजे आऊटस्टँडिंग लेग जो देखील 90 मिमी असेल तर Lc येथे देखील समान आहे जे 75 अधिक 75 भागिले 2 म्हणजे 75 आहे आता आपण येथे रिडक्शन फॅक्टर बीटा पाहूया बीटा 1 4 वजा 0 076 गुणिले Bs भागिले L c Bs म्हणजे शिअर लॅग रुंदी जी 90 भागिले Lc आहे ती 75 आहे आणि W भागिले T ही देखील 90 भागिले 6 आहे आणि Fy भागिले Fu 250 भागिले 4 0 जे येत आहे 0 566 आणि हे बीटा मूल्य Fy वाय गॅमा m 1 द्वारे Fu गॅमा m 0 पेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे आणि ते 0 7पेक्षा जास्त किंवा समान असले पाहिजे बरोबर आणि हे मूल्य आपण आधी मोजले आहे ते 1 443 आहे तर जे आपण बीटा मूल्य पाहू शकतो ते किमान 0 77 असले पाहिजे आणि आपण 0 566 म्हणून गणना केली आहे आणि जर तुम्हाला आधी आठवत असेल तर हे बीटा मूल्य बरेच जास्त होते तर मेंबर च्या बाबतीत जर तो त्याच्या कमी लांबीसह त्याच्या जास्त लांबीशी जोडला गेला असेल तर त्याच्या जास्त लांबीमुळे शियर लॅग इफेक्ट अधिक असेल आणि शियर लॅग इफेक्टमुळे आपण येथे बीटा 0 566 पाहू शकतोआणि जसे आपल्याला किमान 0 7घ्यावे लागेल तर आपण 0 7 घेणार आहोत तर TDN मूल्य आपण पाहू शकतो की आपण हे मूल्य 0 9गुणिले FuFu म्हणजे 410 गुणिले 342 म्हणजे ANC भागिले गॅमा m1 हे 1 25 अधिक बीटा 0 7 आपण विचार करत आहोत की Fy गुणिले ago 522 गुणिले गॅमाm 0 म्हणजे 1 तर येथे आपण 184 किलो न्यूटनचा विचार करत आहोत आता तुम्ही बघू शकता की जर तुम्ही येथे आधीच्या केस शी तुलना केली तर तुम्ही पाहू शकता की Tdn चे मूल्य पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी असणार आहे म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्या पायाला आपण जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसे मी आधी सांगितले होते की आपल्याला त्याच्या दीर्घ लांबीला त्याच्या वायूशी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल म्हणजे दीर्घ लांबीसाठी आपण गसेट प्लेट किंवा इतर मेंबर शी जोडले पाहिजे जेणेकरून मेंबर ची जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळेल आणि स्वयंचलितपणे येथे आपण पाहू शकतो की त्याच्या कमी लांबीच्या जोडणीमुळे शियर लॅग प्रभाव प्रमुख आहे आणि शियर लॅग प्रभावामुळे आपण पाहू शकतो की स्ट्रेंथ घट खूप जास्त आहे आणि जेव्हा त्याची लांब लांबी जोडली जाते तेव्हा जोडणीच्या तुलनेत निव्वळ फुटण्याची ताकद खूपच कमी होत आहे

आता ब्लॉक्स शीअरसाठी ब्लॉक्स शीअरमुळे होणारी ताकद आपण शोधण्याचा प्रयत्न करू येथे आपण पाहू शकतो की Avg 2 गुणिले 75 गुणिले 10 होईल जे पूर्वीप्रमाणेच Avn आहे त्याच बरोबर 2 गुणिले 75 गुणिले 10 च्या बरोबरीचे आहे जे देखील समान आहे फक्त Atg आधी भिन्न असेल ते 60 गुणिले 10 आणि 90 गुणिले 10येथे ते 60 गुणिले 10 600 आहे आणि Atn देखील 60 गुणिले 10 म्हणजे 600 असेल याचा अर्थ असा कीAvg आणि AᵥₐAᵥ पूर्वीच्या तुलनेत समान होत आहेत परंतु A t gआणि Atn कमी होणार आहेत कारण या ठिकाणी लहान पाय जोडलेला आहे तर त्याची लांबी 60 आहे म्हणून वजनाची लांबी लोडच्या दिशेने लंब 60 येत आहे तर Atg चे मूल्य 60 गुणिले 10 आणि Atn चे मूल्य 60 गुणिले 10 असेल तर मी Tdb 1 शोधू शकतो तरTdb 1 हेAvg Avg म्हणजे 1500 Avg Fy बाय रूट 3 गॅमाm 0 अधिक 0 9 Fu गुणिले Atn Atn म्हणजे 600 भागिले 1 25 जे 373 9 किलो न्यूटन बरोबर तर 373 9 किलो न्यूटन आपल्याला मिळत आहे आणि हे साहजिकच आहे आधीच्या एकापेक्षा कमी आहे आणि कमी लांबीच्या या जोडणीमुळे थोडीशी घट झाली आहे तर आता मला मिळते T db 2 T db 2 मी 0 9 Avn 0 9Avn 1500 गुणिले Fu बाय रूट 3 गॅमा m 1 हा 1 25 अधिक फाय 250 गुणिले 600 गुणिले 1 तर हे 392 किलो न्यूटन होत आहे तर Tdb 1 आणि Tdb 2 या दोघांची यादी असेल तर यावरून मी पाहू शकतो की 373 9 किलो न्यूटन ही इथली शक्ती आहे तर आता आपण डिझाइन शक्ती Td शोधू शकतो आणि ही या 3 भारांची यादी असेल जी 196 36 आहे म्हणजे Tdn नंतर माफ कराTdg नंतर 184 जे Tdn पासून आले आहे आणि 373 9 म्हणजे Tdb बरोबर आहे तर या 3 ची यादी म्हणजे 184 किलो न्यूटन म्हणजे येथे नेट सेक्शन फुटल्यामुळे क्रिटिकल स्ट्रेंथ नियंत्रित होत आहे पूर्वीच्या केसमध्ये आपण पाहिले आहे की एकूण भागाच्या यिल्ड मुळे क्रिटिकल स्ट्रेंथ नियंत्रित केली जात होती सामान्यतः असे घडते परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की 184 किलो न्यूटनच्या निव्वळ भागाच्या विघटनामुळे क्रिटिकल स्ट्रेंथ येत आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही निर्णायक शक्ती कमी आहे म्हणजे जेव्हा कमी लांबी वायूयुक्त प्लेटशी जोडली जाते तेव्हा पूर्वीच्या तुलनेत जेथे लांब पाय वायूयुक्त प्लेटशी जोडला गेला होता तर या उदाहरणात म्हणजे या उदाहरणाद्वारे आपण पाहू शकतो की जर जोडणी योग्य प्रकारे केली गेली तर त्याच कोणाची कार्यक्षमता वाढवली जाऊ शकते जोडणी अशा अर्थाने योग्यरित्या केली जाऊ शकते की जेव्हा कोनविभागाचा लांब पाय वायू प्लेटशी जोडला जातो तेव्हा आपण विभागाची कार्यक्षमता वाढवू शकतो तसेच आधीच्या व्याख्यानाचा अर्थ असा आहे की जर आपण पूर्वीच्या गणनेशी तुलना केली जेथे बोल्ट जॉइंट होते जर आपण पाहिले की वेल्ड जोडणी थोडी जास्त भार घेत आहे तर बोल्ट जोडणी तर या दोन उदाहरणांचा अर्थ बोल्ट जोडणीची उदाहरणे आणि वेल्ड जोडणीची उदाहरणे आणि जोडणारा पाय ज्याला आपण लांब पाय जोडणीसह लहान पायाने जोडतो तर या चार क्रमपरिवर्तन संयोजनासाठी आपण पाहू शकतो की सर्वात चांगला पर्याय म्हणजे जोडणी लांब पायाने केली पाहिजे आणि जर शक्य असेल तर वेल्ड जोडणीसह त्या ठिकाणी जास्तीत जास्त कार्यक्षमता प्राप्त केली जाऊ शकते यासह मी आजचे व्याख्यान संपवू इच्छितो आभारी आहे